तर आपण या मॉड्यूलसह क्षणांच्या पध्दतीवर पुढे जाऊ आणि पुढच्या भागाकडे पाहूया जे पृष्ठांच्या अखंडित समीकरणावरील क्षणांची ही पद्धत लागू करणे तर पुन्हा आपण याचा थोडासा मागोवा घेऊयात आपल्याला आठवत असेल तर ही दोन शरीराची 2 व्हॉल्यूम समस्या होती माझ्याकडे काही विखुरलेले ऑब्जेक्ट होते तर मी हे असे दर्शवितो आणि आणि हे एका मोठ्या रिजन मध्ये समाविष्ठ केलेले आहे ज्याला मी boundary S∞ स्तोत्र S असे संबोधू शकतो आणि येथे काही वर्तमान स्त्रोत आहेत ज्याला आपण J असे म्हणू हा माझा व्हॉल्यूम 1 होता हा माझा व्हॉल्यूम 2 होता आणि हा व्हॉल्यूम 2 एखादा ऑब्जेक्ट आहे जे मला माहित आहेत तर ही दोन समीकरणे होती जी आपल्याला मिळाली होती सर्वांना ही समीकरणे आठवली तर फक्त आपल्या स्मरणशक्तीला ताजेतवाने करण्यासाठी काय हे बदलले हे किंवा हे होय की r' चे पहिले किंवा द्वितीय समीकरण स्थान परंतु मला दोन वेगळ्या उजव्या बाजू कशा मिळू शकतात विद्यार्थीः कारण डेल्टा डेल्टा फंक्शनच्या स्थानामुळे जर डेल्टा फंक्शन एकत्रिकरण क्षेत्रात नसेल तर मला 0 मिळाले जे r′∈ V 2 असताना घडले आणि जेव्हा r′∈ V 1 हे होते मग डेल्टा फंक्शनने ϕ1 वर कार्य केले आणि मला ϕ1r′मिळाले बरोबर त्याचप्रमाणे रिजन २ साठी पुन्हा आपल्या स्मरणशक्तीला पुन्हा ताजेतवाने करण्यासाठी पहिल्या समीकरणात वजा चिन्ह आणि द्वितीय समीकरणात अधिक चिन्ह का आहे विद्यार्थी बरोबर मी ची दिशा या मार्गावर निश्चित केली होती V1 आणि V2 साठी outward नॉर्मल अशा प्रकारे निश्चित केलेली आहे कारण कारण वजाबाकी चिन्ह चा फरक असल्यामुळे अजून काही फरक आपल्याला दिसले का incident filed हि फक्त कशामध्ये असते विद्यार्थीः रिजन १ रिजन १ V 1 मध्ये बरोबर म्हणूनच ते येथे आहे परंतु दुसर्या समीकरणात ते नाही ठीक तर सर्वांना हे आठवते की या समीकरणाला आम्ही नावेही दिली होती तर दोन्ही बाजूंचे पहिले समीकरण आपण याला काय म्हटले विद्यार्थीः ह्यूजेन्स सिद्धांत Huygens Principle ह्यूजेन्सचे सिद्धांत आहे त्याचप्रकारे येथे आणि ज्यास आपण याला काय म्हटले विद्यार्थी Extenction Extenction प्रमेय चला दाखवू बरोबर तर हे आपल्यासाठी फक्त एक पुनरावृत्ती आहे आणि आता आपण ही समीकरणे सादर केल्यावर आपण काय केले आणि आपण दीर्घकाळ चर्चा केली की आपण g's ची गणना कशी केली आणि आपण एकत्रीकरणाकडे देखील पाहिले कारण आपण येथे एकत्रीकरण असल्याचे पाहू शकता आपल्याला एकत्रीकरणाची काळजी करावी लागेल तर तो सामान्य सेटअप होता आणखी एक गोष्ट आम्हाला जाणवली ती म्हणजे ∇ϕ1 आणि ϕ1 स्पेस मध्ये कुठेच त्यांचे मूल्यमापन नाही झाले त्यांचे मूल्यमापन फक्त तत्पूर्वी हे लाईन ईंटेग्रेल किंवा समोच्च ईंटेग्रेल आहे त्यांचे मूल्यमापन केवळ surface S वरच केले आणि ϕ1 आणि ϕ2 समान असले पाहिजे म्हणून आपण कोणता संबंध वापरला तर येथे ϕ1 आहे आणि येथे ϕ2 आहे सीमेवर दोन्ही समान आहेत कारण स्पर्शिक समीकरणांची निरंतरता आहे तर स्पर्शिकाची सातत्यता मला ϕ1 ϕ2 हे देईल आणि Htan ची सातत्यता मला ∇ϕ1 ∇ϕ2 हे देईल जे दोन्ही बाजूने सामान आहे ठीक आहे म्हणून हे समजून घेतोय की मी एक नवीन चिन्ह ∇ϕ लिहित आहे जे दोन्ही समीकरणात समान आहे म्हणून मी जे केले आहे ते म्हणजे की मी फक्त extinction प्रमेय निवडले आहेत तर आता या समीकरणांमधे काय माहित आहे जर मी तुम्हाला या समीकरणे पहात असे विचारले तर काय माहित आहे मला माहित आहे की मी डावीकडून प्रारंभ करतो मला g1 हे माहित आहे का विद्यार्थी होय होय व्हॉल्यूम 1 साठी ते ग्रीन्स फंक्शन आहे हे मला माहित आहे ज्ञात आहे म्हणूनच g2 देखील माहित आहे मला ϕ माहित आहे का मला ϕ माहित नाही विद्यार्थी ठीक आहे हेच मला शोधायचे आहे पण मला उजवी बाजू माहित आहे हे मला इंसिडेन्ट फील्ड ϕi माहित आहे आणि आता काय अज्ञात आहे मी कोणत्या समस्येचे निराकरण करू इच्छित आहे ϕ1 निश्चितच अज्ञात आहे आपण इतर अज्ञातस थोडे अधिक तंतोतंत बनवू शकतो बरोबर कारण परिचित आहे परंतु स्केलर किंवा वेक्टरसाठी काय सोडवणे सोपे आहे विद्यार्थी स्केलर स्केलर बरोबर जर मला परिचित असेल तर ∇ϕ शोधण्या ऐवजी जे कि एक वेक्टर आहे कदाचित ∇ϕ हे नवीन अज्ञात होऊ शकतो अगदी बरोबर तर हे माझे 2 अज्ञात आहेत तर माझ्याकडे 2 व्हेरिएबल्स मध्ये 2 समीकरणे आहेत आणि या 2 समीकरणे सोडवण्याचे लक्ष्य आहे तर आता या समस्येचे निराकरण करण्यासाठी आपल्या क्षणांच्या पध्दतीचा वापर करूया आता आपणास एक गोष्ट लक्षात येईल की या समीकरणांमध्ये एकत्रीकरणाचे व्हेरिएबल काय आहे तो r आहे का r' विद्यार्थी आर r un primed समन्वय बरोबर हेच येथे दर्शविलेले आहे तर हे un primed अत्यंत महत्त्वाचे आहे तर या समीकरणात एक गोष्ट अद्याप निर्दिष्ट केलेली नाही आणि ती आपल्या चेहर्यावर टक लावून पाहत आहे जे r' आहे मी याबद्दल काहीही बोललो नाही म्हणून मी आर प्राइम निर्दिष्ट करेपर्यंत मी या पहिल्या किंवा दुसर्या अविभाजकाचे प्रत्यक्षात मूल्यांकन करू शकत नाही r prime कुठे आहे मी जे काही म्हणालो extinction सिद्धांत जे काही सांगते ते म्हणजे r′∈ V 2 आणि r′∈ V 1 ते हि दुसऱ्या भागात चला हे पुन्हा बघू या तर पहिले समीकरण हे r′∈ V 2 सांगते बरोबर तर पहिल्या समिकरणासाठी हे r इथे पाहिजे आणि हे इथे r कोणत्या समिकरणासाठी पाहिजे विद्यार्थी २ 2 ठीक आहे ही गोष्ट विसरून जाणे ही अगदी सामान्य चूक आहे जर आपण यास जर आपण r' चुकीच्या जागी ठेवल्यास तर उजवी बाजू बदलेल तर हे लक्षात ठेवावे लागणार्या 2 बंधने आहेत परंतु त्या व्यतिरिक्त r' माझ्या हातात आहे तर आता प्रश्न असा आहे की पहिल्या प्रकरणात आर प्राइम हा व्ही2 सोबत संबंधीत असला पाहिजे आणि पुढील प्रकरणात व्ही1 सोबत संबंधीत असणे आवश्यक आहे परंतु मी त्यांना नेमके कोठे ठेवले पाहिजे मला हे क्षणांच्या पद्धतीने सोडवायचे आहे आणि सोप्या प्रकारच्या पध्दती घेता येईल सर्वात सोपा प्रकार कोणता आहे विद्यार्थीः पल्स बेसिस पल्स बेसिस विद्यार्थीः डेल्टा चाचणी डेल्टा चाचणी हे आपण नमुना म्हणून ठेवू ठीक आहे म्हणूनच चाचणी स्थानासाठी हे आता निर्दिष्ट केले जाणे आवश्यक आहे कारण मी माझे स्थान निवडण्याशी संबंधित आहे तर मी कोठे निवडू शकतो आता आपण एक पाऊल मागे टाकू या आणि चला बेसिस फंक्शन्स सह प्रारंभ करूया तर माझी अज्ञात कार्ये कोणती आहेत ϕ आणि ∇ϕ म्हणून ∇ϕ साठी मी म्हणू शकतो की हे माझे अज्ञात कार्य आहे जे मी एखाद्या ज्ञात आधारावर लिहीन ज्ञात आधारावर मी यास पल्स बेसिस pn म्हणू शकतो ठीक तर मी गुणांक coefficientलिहू शकतो त्याचप्रमाणे इतर व्हेरिएबल साठी तर मी काय केले मी हे प्रत्येक विभागातील n विभागांमध्ये विभागणी केली आहे प्रत्येक सेगमेंट साठी मी एक गुणांक असलेली १ पल्स गृहित धरली आहे हे निश्चित केले जाईल तर नवीन म्हणजे अज्ञात म्हणून ϕ मी त्यांना bns आणि ∇ϕ मध्ये तयार केले मी त्यांना ans केले ठीक तर आता पुढे आपण टेस्टिंग function च्या स्थानाबद्दल पाहुयात चाचणी बिंदू म्हणजे डेल्टा चाचणी तर मी फक्त माझा बिंदू निवडायचा आहेमी माझे चाचणी कार्य कुठे करावे तर मग आपण काय करावे म्हणजे आपण काय कराल हे फार क्लिष्ट नाही तर v2 ला कुठेही प्रथम समीकरणासाठी r' ला कोणती मर्यादा असू शकते ते पहा समजा आपण येथे एक केस घेऊ या ते माझे V2 आहे आणि येथे वेगवेगळे n विभाग आहेत किंवा यासारखे आहेत आणि हे आणि हे माझ्यावर आहे कि मी हे पॉईंट्स कुठे निवडू शकतो तर मग किती विभाग आहेत 1 2 3 4 5 6 7 विभाग तर मी किती गुणांची चाचणी घ्यावी 7 गुण बरोबर पहिली समीकरण मला 7 देईल व ते मला आणखी 7 देईल तर मला 14 मिळेल मला माझे सर्व 14 व्हेरिएबल्स मिळतील या प्रकरणात 14 व्हेरिएबल्स आहेत प्रत्येक विभागात एक anआणि bn आहे ज्याची मला शोधण्याची आवश्यकता आहे म्हणून मी हे 7 गुण येथे कोठेही निवडू शकेन असे हे मुद्दे मी 1 समीकरणासाठी निवडू शकतो मी माझे मुद्दे या प्रमाणे निवडू शकतो का होय तांत्रिकदृष्ट्या यात काहीही चूक नाही कारण जेव्हा मी हे मुद्दे एक एक करून येथे ठेवले तर मला किती समीकरणे मिळतील मला 7 समीकरणे मिळेल किती व्हेरिएबल्स मध्ये पहिल्या समीकरण त्यात किती व्हेरिएबल्स आहेत विद्यार्थीः 14 14 व्हेरिएबल्स तर मला 7 समीकरणे मिळाली कारण मी 7 वेगवेगळ्या बिंदूंवर चाचणी केली मला आणखी 14 व्हेरिएबल्स मिळाली तर मला 14 व्हेरिएबल्स 7 समीकरणे मिळाली तर परंतु मी अर्ध्या माहिती समस्येचा वापर केला आहे बाकीचा अर्धा म्हणजे समीकरण 2 समीकरण २ चे मी किती वेळा चाचणी घ्यावी पुन्हा 7 वेळा मला 14 व्हेरिएबल्समध्ये 14 समीकरणे मिळतील मग मी हे पॉईंट्स कोठे निवडू शकेन ते कोणत्या व्हॉल्युम संबंधित आहेत विद्यार्थीः 1 १ म्हणून मी यासारखे काही पॉईंट्स निवडू शकतो तर 1 2 3 4 5 6 7 मी निवडले आहेत 7 पॉईंट्स म्हणूनच जेव्हा मी या 7 पॉईंट्ससह दुसरे समीकरण तपासतो तेव्हा मला उर्वरित 7 समीकरणे आणि तीच 14 व्हेरिएबल्स मिळतील कारण grad phi दोन्ही ठिकाणी दिसत आहे ते phi दोन्ही समीकरणांमध्ये दिसत आहे बरोबर तर मी 14 व्हेरिएबल्समध्ये 14 समीकरणे घेणार आहे मी हे सोडवू शकतो मला माझे उत्तर मिळेल या दृष्टिकोनात काही अडचण आहे का नाही कोणतीही अडचण नाही फक्त इतकेच आहे की या चाचणी बिंदूंचे स्थान थोडेसे अनियंत्रित वाटले आहे मी त्यांना अगदी कुठेही निवडले आहे म्हणून जर मी हे मुद्दे V1 आणि V2 मध्ये अनियंत्रितपणे निवडले आणि मग मला तात्त्विकदृष्ट्या ते योग्य आहे आणि असे करणे म्हणजे विस्तारित सीमा स्थिती पद्धत असे म्हणतात विस्तारित सीमा स्थिती पद्धत विस्तारित का कारण ती हद्दवाढीपासून दूर आहे म्हणूनच विस्तारित सीमा स्थिती पद्धती पण जसे ते वळते तर मी हे घेणार नाही परंतु मी तुम्हाला फक्त माहिती देईन जर आपण या पॉईंट्सला सीमेपासून दूर असे randomly निवडले तर सोल्यूशनमध्ये त्रुटी जास्त आहे तर ते घेण्याचे आणखी कोणते मार्ग असू शकते मी या पॉईंट्सला पृष्ठभागाच्या अगदी जवळ घेऊन गेलो जर मी त्या वायरचे पहिले अविभाज्य समीकरण पाहिले तर मी माझ्या टेस्टिंगचे पॉईंट प्रत्येक विभागाच्या मध्यभागी कोठे निवडले मी येथे प्रत्येक विभागातील मध्यभागी करू शकतो मला कोणीही हो म्हणत नाही माझा अर्थ असा विभाग मी असे निवडू शकतो विद्यार्थी नाही पण r' येथे विद्यार्थी ते देखील देईल हे इतके ज्ञात आहे जर सीमा मला माहित असेल तर मला माहित आहे मी या बंधनांचे पालन करीत आहे तोपर्यंत मी माझे स्थान शोधू शकतो मला दिलेली आहे सीमा मला माहित आहे मी माझे मुद्दे अगदी निवडू शकतो की मी याला येथे हलवू शकतो जोपर्यंत ती सीमेला स्पर्श करत नाही तोपर्यंत मी ती हलवू शकतो सीमा ही एक विचित्र वस्तू आहे जशी सीमा V1 आणि V2 दोन्हीची आहे म्हणून जोपर्यंत मी सीमेपलीकडे जात नाही तोपर्यंत मी extinction प्रमेयच्या अटीचे उल्लंघन करीत नाही तर मी काय करू शकतो फक्त येथे सेगमेंटला थोडे झूम करून पाहू विद्यार्थीः वर्णनाचे हे ans प्रमाणित आहे ans ठीक आहे तर या चित्रात ans काय आहे हा प्रश्न आहे तर आपण एकदा बघूया येथे माझ्याकडे n विभाग आहेत तर an या सीमेवर n विभाग आहेत उदाहरणार्थ a1 हे पहिल्या पल्स बेस फंक्शनचे amplitude असेल a2 हे दुसर्या पल्स बेस फंक्शनचे amplitude असेल जे ∇ϕ शी संबंधित असेल ∇ϕ हे एक स्केलर हे एक स्केलर फंक्शन आहे जे या सीमेवर बदलते बरोबर मी हे कार्य 7 पल्सेसचे बनलेले असे सांगून व्यक्त करीत आहे तर a1 पहिल्या पल्सचे amplitude आहे तर हे थोडेसे असे आहे की माझ्याकडे ∇ϕ असे काहीसे कार्य आहे की समजूया की हे असे दिसते आहे आणि प्रारंभ आणि शेवटचा पॉईंट आहे अर्थातच कारण मी वर्तुळात जात आहे तर मी तांत्रिकदृष्ट्या हे काढू नये चला असे काहीतरी म्हणूया तर हा पॉईंट आणि हा पॉईंट समान आहे तर मी हे करीत आहे की मी हे विभागात आहे हे माझे ∇ϕ एकसारखे बाक आहे मी असे म्हणतो की मी जवळपास अशाच काही गोष्टींनी जवळपास ही पल्स आहेत मी जसे जास्तीत जास्त पल्स बनवतो तसे तसे मी चांगल्या ते चांगल्या पद्धतीने approximate बनवू शकतो ही जुनी सामग्री आहे जी आपण आधीपासूनच पाहिली आहे तर आता या सेगमेंटवर परत येताना येथे पहिल्या पॉईंटवर मी त्याला या लिमिटमध्ये सेगमेंटच्या मध्यबिंदूच्या अगदी जवळ हलवू शकतो आणि दुसऱ्या समीकरणातला टेस्टिंग पॉईंटला मी सेगमेंटच्या मध्यभागी घेऊ शकतो मी पुन्हा मर्यादा घेऊ शकतो तर मी हे पृष्ठभाग S म्हणून विचार करू शकतो आणि एक काल्पनिक पृष्ठभाग असल्याचा विचार करू शकते मी येथे हिरवा रंग वापरतो यासारखे रेखांकित आणि एक काल्पनिक पृष्ठभाग येथे काढू शकतो तर ज्याच्या आतील बाजूस मी S असे संबोधू शकतो आणि बाहेरील बाजूस मी S असे संबोधू शकतो तर प्लस आणि वजा हे निश्चित करेल की आपण Extinction प्रमेय च्या अटींचे पालन करतो जोपर्यंत मी S या स्थितीत आहे हि condition वैध आहे कारण ती V2 मध्ये आहे बरोबर तर मी काय करणार आहे जर मी हे पॉईंट्स मुळात सेगमेंटसचे मिडपॉइंट्स म्हणून निवडले तर मी या समस्येचे निराकरण कसे करावे हे स्पष्ट करण्याचा एक स्पष्ट मार्ग आहे हे बेसिस function १ आणि २ निवडा या अविभाज्य समीकरणांवरील पहिल्या उदाहरणात आपण कसे केले त्याप्रमाणे यापैकी प्रत्येक विभागातील मिडपॉइंट असल्याचे चाचणी बिंदू निवडा म्हणूनच आपण वापरत असलेली ही रणनीती आहे आणि जेव्हा आम्ही ती निराकरण करतो तेव्हा त्याला म्हणतात की तर त्याला बाउंड्री इंटिग्रल मेथड म्हणतात त्याला बाउंड्री इंटिग्रल मेथड असे म्हणतात म्हणून S− हे r′∈ V 2 साठी आहे आणि S हे r′∈ V 1 साठी आहे आम्ही हे केले आणि त्यासाठीच आहे आता मला हे S आणि S परिभाषित करण्याची आवश्यकता का आहे हे स्पष्ट होईल मी तसेच मध्यभागी निवडले आहे जे आपल्याला S आणि S सांगू शकते ठीक आहे म्हणून आपण जसे ah सोबत जाऊ ते तसे स्पष्ट होईल तर क्षणांच्या पध्दतीत सोडवण्यासाठी या समीकरणात आणखी काय आहे काय होईल मी याला आणि याला ϕ आणि ∇ϕ या समीकरणात substitute करेन तर मग कोणत्या प्रकारच्या टर्म्सचे मूल्यांकन करावे लागेल मला एका सेगमेंटवर g1 चे इंटिग्रलचे मूल्यांकन करावे लागेल आणि ∇g1 चे इंटिग्रल मला या दोन समीकरणाच्या इंटिग्रलचे मूल्यांकन करावे लागेल बरोबर जेव्हा आपण क्षणांची पद्धत वापरतो काल आपण ऑपरेटरच्या दृष्टीने Amn मॅट्रिक्स गुणकाकडे क्षणांच्या पध्दतीच्या भाषेत पाहिले हे मला जोडणे आवश्यक आहे असे बोलण्यासाठी हे जोडणारे गुणांक आहे तर आपण असे करू या ज्या गोष्टींबद्दल मला काळजी करण्याची गरज आहे चला तर आपण एक सेगमेंट घेऊया त्याला आपण सेगमेंट i असे म्हणू मलायाचे मूल्यमापन करावे लागेल मी फक्त त्यास डीएल म्हणतो कारण कदाचित ते वक्र असेल आणि मला याचे मूल्यांकन करावे लागेल आणि याचेच मला मूल्यांकन करायचे आहे विद्यार्थीः संदर्भ वेळः १८ ३५ विभाग म्हणजे सेगमेंट म्हणजे असा विभाग आणि अशा प्रकारच्या काही विभागांमधून मी संपूर्ण गोष्ट अनेक विभागांमध्ये मोडली आहे मला प्रत्येक विभागातील या अविभाज्याचे मूल्यांकन करावे लागेल विद्यार्थीः सर मुळात आमच्याकडे भाग नाही संदर्भ वेळ १९ ०६ विभाग होय कारण माझे बेसिस फंक्शन हे पल्स फंक्शन आहे तर हे पल्स फंक्शन फक्त एका सेगमेंटवर नॉनझेरो आहे बरोबर म्हणून जेव्हा मी इंटिग्रलचे मूल्यांकन करण्यासाठी जातो तेव्हा मला प्रत्येक सेगमेंटचे हे इंटिग्रेशन क्रमवारी एक एक करून करावी लागेल कारण मी सब डोमेन्स बेसिस फंक्शन्स वापरत आहे तर त्या विभागातील फक्त एका सेगमेंटवर ते नॉनझेरो आहेत जे ठीक आहे तर हे अविभाज्य आहेत ज्याचे मला मूल्यांकन करावयाचे आहे हे आणि हे g1 आणि g2 दोन्ही साठी ठीक आहे आपल्याकडे ते आहे का या अविभाजांचे मूल्यांकन करण्यास मदत करणारी कोणतीही गोष्ट आपण आधीच शिकली आहे का संख्यात्मक एकत्रीकरण आपण आधीपासूनच संख्यात्मक समाकलनावर एक मॉड्यूल पाहिले आहे आणि संख्यात्मक एकत्रीकरण आवश्यक का आहे कारण ही कार्ये हँकेल कार्य करतात आणि अशाच प्रकारे ते बहुतेक वेळा विश्लेषणात्मक एकत्रिक नसतात तर मी याचे संख्यात्मक मूल्यमापन करणे आवश्यक आहे म्हणून मी चौरसच्या नियमांसारख्या गोष्टी वापरेन जेणेकरून या चतुष्कोलाचे मूल्यांकन केले तर काय फायदा मला फंक्शनबद्दल काही बिंदूंवर मूल्ये वगळता काहीच माहित असणे आवश्यक नाही पूर्वनिश्चित weights ने गुणाकार केल्यास मला इंटिग्रल मिळते तर ती आपली रणनीती असणार आहे